अभिवादन आणि टेल मॉड्यूल 2 भाग 4 मध्ये आपले स्वागत आहे हे ऍडीच्या विश्लेषण टप्प्याशी संबंधित आहे मागील भागामध्ये आपल्याला इन्स्ट्रक्शनल सिस्टम डिझाइन मॉडेल वापरण्याची आवश्यकता समजली शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी असे म्हटले जाते की आयएसडी मॉडेल वापरणे अधिक श्रेयस्कर आहे बऱ्याच आयएसडी मॉडेल्सपैकी आपण ऍडी मॉडेल निवडले ऍडी विश्लेषण रचना विकास अंमलबजावणी आणि मूल्यांकन संदर्भित करते आपण हे देखील म्हटले आहे की हे मॉडेल पुनरावर्ती आहे आणि ते एक सिस्टम मॉडेल आहे याचा अर्थ असा की आपण बऱ्याच अभिप्रायासह मागे आणि पुढे जात असतो त्यातील प्रत्येक घटक प्रत्येक इतर घटकांवर परिणाम करणार आहे वगैरे म्हणून यास इंस्ट्रक्शनल सिस्टम डिझाइन मॉडेल मानले पाहिजे या भागामध्ये आपण अभियांत्रिकी कार्यक्रमांच्या विषयांच्या रचनांच्या संदर्भात विश्लेषण टप्प्याच्या उप प्रक्रिया ओळखू विश्लेषणाच्या टप्प्याच्या उप प्रक्रियांचे स्वरूप आणि उद्देश्य विशेषत विषय संदर्भ आणि विहंगावलोकन तसेच संकल्पना नकाशा आणि विषय परिणाम देखील समजून घेऊ हे समजून घेण्याची आवश्यकता आहे की ऍडी एक सामान्य मॉडेल आहे ज्यास सर्व प्रकारच्या गोष्टी कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम कोणताही औपचारिक अभ्यासक्रम कोणताही अल्पकालीन अभ्यासक्रम यांमध्ये लागू केले जाऊ शकते हा मॅन्युअल प्रशिक्षण कार्यक्रम किंवा इतर कोणत्याही प्रकारचा असू शकतो कोणताही विषय अल्प मुदतीचा दीर्घ मुदतीच्या कोणत्याही गोष्टीवर लागू होऊ शकते भाषा किंवा प्रत्येक टप्प्यातील घटक किंवा प्रत्येक टप्प्यातील उप प्रक्रिया आपण अभियांत्रिकी विषयांच्या रचनांचे संदर्भ ओळखतो जर तो अभियांत्रिकी नसलेला कार्यक्रम असेल तर या उप प्रक्रिया भिन्न असू शकतात अभियांत्रिकी कार्यक्रमांच्या संदर्भात आपण उप प्रक्रिया ओळखण्याचा प्रयत्न करीत आहोत मी सादर करत असलेल्या या उप प्रक्रिया देखील आपल्यातील एका गटाला योग्य वाटल्या आहेत त्या अद्वितीय नाहीत आपण या उप प्रक्रिया सुधारित करू शकता आणि आपल्या विषयची रचना किंवा आपल्या आवडीची आवृत्ती तयार करू शकता या भागामध्ये आपण यापैकी तीन उप प्रक्रियांकडे पहात आहात आणि उर्वरित एका पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत विश्लेषणाच्या टप्प्यातील प्रस्तावित क्रियेत विषय संदर्भ आणि विहंगावलोकन लिहिणे आणि अभ्यासक्रमाचा नकाशा तयार करणे समाविष्ट आहे त्यापैकी प्रत्येक एक योग्य परिभाषित क्रिया आहे विषयाचे परिणाम लिहिणे प्रत्येक सीओसाठी नमुना मूल्यांकन तयार करणे वर्गीकरण सारणीमध्ये विषयाचे निकाल शोधणे विषयाचे सीओ पीओ मॅट्रिक्स तयार करणे आणि प्रत्येक अभ्यासक्रमाच्या निकालाचे अनेक कार्यकुशलतेमध्ये तपशीलवार वर्णन करणे देखील विश्लेषण टप्प्यातील क्रिया आहेत कार्यक्षमतांची संख्या 15 अधिक किंवा वजा 5 असू शकते हे केल्यानंतर विश्लेषण टप्प्यातील सर्व आउटपुटचे सहयोगी पुनरावलोकन केले जाते सहयोगी पुनरावलोकनानंतर आपल्याला आवश्यकता असल्यास बदल करता येतो या प्रस्तावित विश्लेषणाच्या टप्प्यातील क्रिया आहेत आपण आता विषय संदर्भ आणि विहंगावलोकन लिहिण्याकडे पाहू विषय संकल्पनेचा नकाशा तयार करणे आणि विषयाचे निकाल लिहिणे महत्त्वाचा संदर्भः पूर्वी सांगितल्याप्रमाणे विषय हा कार्यक्रमाचा एक घटक असतो आणि कार्यक्रमाला स्वतःला विशिष्ट निष्कर्षांची पूर्तता करावी लागते याव्यतिरिक्त विषय ही इतर विषयाची पूर्वअट असू शकेल किंवा विद्यार्थ्यांनी विशिष्ट पूर्तता पूर्ण करावी अशी अपेक्षा असू शकते एखादा विषय कधीही एकाकी म्हणून पाहू नये आणि तो नेहमीच कोणत्या ना कोणत्या संदर्भात असतो संपूर्ण कार्यक्रमासाठीदेखील एक संदर्भ असतो कोणत्या प्रकारचे विद्यार्थी येतात कोणत्या प्रकारच्या अभ्यासक्रमाचे घटक आहेत इत्यादी कोणत्याही विषयसाठी महत्त्वाचा संदर्भ काय आहे ते पाहूया सर्व प्रथम विषय शिकणारे समान वयोगटातील आहेत आणि समान शैक्षणिक पार्श्वभूमी असलेले आहेत तथापि त्यांच्या बौद्धिक क्षमता आणि प्रेरणा मोठ्या प्रमाणात वेगळ्या असू शकतात उदाहरणार्थ एका संदर्भात विशेषत युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेमध्ये विषयासाठी येणारे विद्यार्थी एकाच वयोगटातील असतील हे आवश्यक नाही त्यांच्याकडे उद्योगांमध्ये बरीच वर्ष काम करून अनुभव घेतल्यानंतर अभियांत्रिकी कार्यक्रमात प्रवेश घेणारे विद्यार्थी असतात त्यातील एक लक्षणीय संख्या बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची असू शकते आणि त्यात कार्यरत माता एकल वडील एकल माता असू शकतात अशा परिस्थितीत विषयाची रचना करणे आणि आयोजित करणे काही वेगळे असले पाहिजे भारतीय संदर्भात विषय शिकणारे सर्व समान वयोगटातील आहेत आणि त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी समान आहे असे मानले जाते अभियांत्रिकी कार्यक्रमात एनबीए आणि विभागाने नेमून दिलेले अनुक्रमे पीओ पीएसओ प्राप्त केले पाहिजेत कोअर विषयाच्या माध्यमातून हे यशस्वीरित्या प्राप्त केले जावेत एनबीए मान्यता प्रक्रियेसाठी पसंतीचे विषय येत नाहीत त्या विषयांना सुद्धा पीओ आणि पीएसओशी आवश्यक असतात अभियांत्रिकी कार्यक्रमांमधील सर्व विषय पूर्व रचना केलेल्या 4 वर्षाच्या कार्यक्रमाचे घटक असतात याचा अर्थ असा आहे की एखाद्याने आधीच अभ्यासक्रम तयार केला आहे आणि तेथे विषयांचा क्रम आहे आणि तो पूर्व रचित आहे दिलेला विषय कार्यक्रमाचा एक घटक असतो प्रत्येक विषय नियुक्त केलेल्या अभ्यासक्रम घटकाचा भाग असतो सर्व विषय एक सत्र कालावधीचे असतात आणि पूर्वनिर्धारित वेळापत्रकानुसार पूर्ण केले जातात हे देखील बंधनकारक आहे सर्व विषयांमध्ये समान मूल्यमापन आणि मूल्यांकन यंत्रणा असतात विषय एक सत्र कालावधीचा असू शकत नाही विषय फक्त एका सखोल पद्धतीमध्ये एका महिन्यात पूर्ण होऊ शकतो जो अगदी वेगळा असेल सर्वसाधारणपणे सर्व अभियांत्रिकी कार्यक्रमांमध्ये एका सत्रात विषय असतो यात काही वैशिष्ट्ये आहेत जी अपेक्षित आहेत परंतु आत्ता आपण हे निश्चितपणे मान्य करू की अभियांत्रिकी कार्यक्रमांमधील प्रत्येक विषय पूर्वनिर्धारित वेळापत्रकाप्रमाणे असतात याच्या आधारे विषय संदर्भ आणि विहंगावलोकन लिहिले जावे यात 500 ते 1500 शब्दांचा समावेश असावा खरं तर आपण जितके लिहू शकता तितके लिहणे चांगले आहे या विषय संदर्भ आणि विहंगावलोकन यांतील घटकांमध्ये खालील गोष्टींचा समावेश असेल विषयाचा प्रवर्ग असा असेल उदाहरणार्थ मानवता आणि सामाजिक विज्ञान मूलभूत विज्ञान अभियांत्रिकी विज्ञान व्यावसायिक गाभा व्यावसायिक वैकल्पिक किंवा खुला वैकल्पिक यासारख्या विषयाचा अभ्यासक्रम येऊ शकतो तो या 7 प्रवर्गपैकी कोणत्याही प्रकारचा असू शकतो सत्र त्याच्या पूर्व अटी आणि ज्या विषयसाठी हे पूर्व अट आहे ते दिले जाते उदाहरणार्थ ए हा विषय चौथ्या सत्रात दिला जातो त्यास खालील पूर्व अटी आहेत जोपर्यंत विद्यार्थ्यांनी पूर्व अटी असलेले विषय पूर्ण केले नाहीत तोपर्यंत त्यांना देखील समजू शकत नाही जरी त्यांना ते विषय घेण्याची परवानगी मिळाली तरीही त्यांना पूर्वनिर्धारित ज्ञान असल्याशिवाय ते पूर्ण करू शकणार नाहीत बऱ्याच वेळा विषय ए हा विषय बी ची पूर्वअट असतो चौथ्या सत्राचा विषय पाचव्या किंवा सहाव्या सत्रासाठी पूर्वअट असू शकतो विषयांचा क्रम खुलासेवार पद्धतीने लिहिला गेला पाहिजे विषयाचे विस्तृत उद्दीष्ट आणि त्याचा कार्यक्रमाशी संबंध लिहा विषयाचा व्यापक हेतू काय आहे हे सांगत 2 किंवा 3 वाक्ये लिहा मी हे का शिकत आहे किंवा हे मी काय शिकत आहे शेवटी काय परिणाम अपेक्षित आहे हा विषय या कार्यक्रमाचा भाग का असावा या कार्यक्रमाचा भाग म्हणून का बनविला गेला हा कदाचित मेकॅनिकल अभियांत्रिकीचा विषय आहे मी हा विषय या शाखेत का शिकत आहे तर कुणालातरी सामान्यत स्पष्टीकरण द्यावे लागेल आणि अभ्यासक्रम रचनाकारांनी हे स्पष्ट केले पाहिजे किंवा विषयाची रचना करणारे शिक्षक किंवा विषय कार्यक्रमाशी संबंधित व्यक्ती विषयाबद्दल त्यांचे मत व्यक्त करू शकतात आपण हे का शिकत आहात याचा विचार केल्यास आपण त्यासंदर्भात विचार करा मी कार्यक्रम सोडल्यानंतर जेव्हा मी माझी पदवी मिळवतो मी ज्या व्यवसायात सामील होऊ इच्छितो त्याचा खरोखर उपयोग होतो काय शिक्षकाच्या शब्दांत पेशासाठी विषयाचे महत्त्व प्राधान्याने एखाद्या परिच्छेदामध्ये स्पष्ट केले पाहिजे जसे जेथे हे ज्ञान नक्की वापरले जाण्याची शक्यता आहे विद्यार्थ्याला याचे महत्त्व व्यवसायाच्या दृष्टीने जेवढे अधिक पटेल तेवढा तो शिकण्यास प्रवृत्त होण्याची शक्यता आहे हे स्पष्ट केल्याने विषयाकडे विद्यार्थ्यांचे लक्ष अधिक चांगल्या पद्धतीने वेधून घेता येईल या विषयाची रचना करताना मी काय गृहितक घेत आहे जसे की ज्या गोष्टी मी महत्त्वाच्या समजतो किंवा त्याचे उपयोग काय आहेत त्याबद्दल मी तपशीलवार समजावून सांगावे आणि नंतर मी शिक्षक म्हणून शिकवण्याच्या पद्धतीचा दृष्टिकोन घेतला पाहिजे आणि मी त्या प्रकारचा दृष्टीकोन का घेत आहे हे स्पष्ट पाहिजे हे सर्व 5 घटक 500 ते 1500 शब्दांपर्यंतच्या अनेक परिच्छेदांमध्ये विस्तृत केले जावेत जर कोणी थोडासा वेळ घालवला तर विषय संदर्भ आणि विहंगावलोकन अगदी छान वर्णन केले जाऊ शकते त्यास विषयांची यादी देण्याची अजिबात गरज नाही हा या विषय संदर्भ आणि विहंगावलोकनचा भाग नाही आणि तो वेगळ्या ठिकाणी येईल जेव्हा विद्यार्थी अभ्यासक्रमाचा संदर्भ आणि विहंगावलोकन वाचतो तेव्हा तो हा अभ्यासक्रम का करीत आहे आणि त्याच्या व्यवसायासाठी ते महत्त्वाचे का आहे हे तो जाणून घेतो आपण करणार असलेल्या गोष्टींपैकी एक म्हणजे संकल्पना नकाशा तयार करणे त्यापूर्वी आम्हाला हे स्पष्ट करणे आवश्यक आहे की मॉड्यूल 1 मध्ये आपण आधीच ज्ञानाचे प्रवर्ग जाणून घेतले आहेत सामान्य प्रवर्ग म्हणजे वास्तविक आहेत तसेच अभियांत्रिकी ज्ञान मूलभूत रचना तत्त्वे निकष आणि वैशिष्ट्ये व्यावहारिक बंधने डिझाइन इंस्ट्रूमेंन्टयालिटिज यांचे विन्सेन्टी प्रवर्ग यापैकी कोणत्याही ज्ञानाच्या प्रवर्गातून विषय पाहता येतो उदाहरणार्थ मी त्याकडे तथ्यात्मक दृष्टीकोनातून पाहू शकतो मी काय सत्य आणि तथ्य शिकणार आहे मी निवडलेल्या गोष्टींच्या बाबतीत मी माझा विषय आयोजित करतो परंतु सामान्यत ते केले जात नाही वैचारिक ज्ञान किंवा प्रक्रियात्मक ज्ञान किंवा वैचारिक आणि प्रक्रियात्मक ज्ञानाचे संयोजन म्हणून विषय आयोजित केला जाऊ शकतो तत्वानुसार हे कोणत्याही 3 प्रकारांद्वारे करता येते संकल्पना नकाशा संकल्पनात्मक ज्ञानाचे आयोजन आणि प्रतिनिधित्व करण्यासाठी हे एक ग्राफिकल म्हणतात हे तेथे विकसित केले गेले आहे एखादी व्यक्ती त्या वेबसाइटला भेट देऊ शकते आणि त्याबद्दल अधिक शोधू शकते हे अजूनही लोकप्रिय आहे हे अजूनही विकसित होत आहे बरीच वैशिष्ट्ये आहेत आणि आपण फक्त आपल्याशी संबंधित काही वैशिष्ट्ये पाहू संकल्पना नकाशामध्ये संकल्पनांचा समावेश असतो संकल्पनामधील संबंध एका रेषेद्वारे जोडला जातो नंतर दोन संकल्पनांमधील संबंध दर्शविणारा एक वाक्यांश लिहा संकल्पना नकाशामध्ये फक्त 3 घटक असतात आपण सध्या त्याचे उदाहरण पाहू आपण संकल्पना नकाशा कसा आयोजित करतो हा नकाशा श्रेणीबद्ध पद्धतीने दर्शविला जातो नकाशाच्या शीर्षस्थानी सर्वात समावेशक किंवा सर्वात सामान्य संकल्पना आणि खाली श्रेणीबद्धपणे अधिक ठळक कमी सामान्य संकल्पना दर्शविल्या जातात तर एका संकल्पित नकाशामध्ये अनेक स्तर असू शकतात परंतु आपल्याकडे बरेच स्तर असल्यास ते थोडेसे अव्यवहार्य वाटू शकतात आपल्याला अशा काही सोप्या कलाकृती शोधल्या पाहिजेत ज्याचा उपयोग आपण ते अतिशय मोहक आणि उपयुक्त दिसण्यासाठी करू शकतो विशिष्ट कक्षेच्या ज्ञानासाठीची श्रेणीबद्ध रचना त्या ज्ञानाच्या वापराच्या संदर्भावर अवलंबून असते याबद्दल सार्वभौमतेसारखे काहीही नाही सर्वात महत्वाची संकल्पना कोणती आहे आणि ती संकल्पना पूर्णपणे समजून घेण्यासाठी काय आवश्यक आहे हे देखील संदर्भांवर अवलंबून आहे साधारणत एखादा प्रश्न लिहिणे चांगले आहे ज्यासाठी आपण विषयामध्ये उत्तर शोधत आहोत आपण एका उदाहरणावरून पाहू मी डिजिटल सिस्टमवर विषय शिकवित आहे मी ज्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करीत आहे तो काय आहे मी विशिष्ट प्रकारच्या डिजिटल सिस्टमची रचना पाहण्याचा प्रयत्न करीत आहे आणि ते कसे डिझाइन करायचे ते मला समजून घेणे आवश्यक आहे कोणत्या प्रकारच्या डिजिटल सिस्टम मी असे सांगून स्पष्टीकरण देईन की मी कॉम्बीनेशनल आणि सिक्वेंशियल सर्किट दोन्ही डिझाइन करण्याचा प्रयत्न करीत आहे मला डिझाइन करावयाचे असलेल्या सिक्वेंशियल सर्किट मध्ये मी आणखी पात्रता मिळवू इच्छित आहे एखादा प्रश्न विचारून किंवा आपण सामान्यपणे विषयाच्या व्यापक उद्दीष्टाच्या रूपात काय लिहितो त्याद्वारे मी संकल्पना नकाशा काढू शकतो इंटरनेटवर बरेच साहित्य उपलब्ध आहे कोणीही ते वाचू शकतो आणि संकल्पना नकाशा समजू शकतो माझ्या मते संकल्पना नकाशा एक विषय तयार करण्यासाठी एक उत्तम साधन आहे संकल्पना नकाशे विचारमंथन करण्यासारख्या कल्पना तयार करण्यासाठी वापरले जाऊ शकतात तसेच जटिल संरचना दीर्घ चाचण्या हायपरमेडिया मोठ्या वेबसाइट्स डिझाइन करण्यासाठी जटिल कल्पनांचे संप्रेषण करण्यासाठी नवीन आणि जुने ज्ञान स्पष्टपणे समाकलित करून शिक्षणास मदत करण्यासाठी आणि समजूतदारपणाचे मूल्यांकन करण्यासाठी किंवा गैरसमजांचे निदान करण्यासाठीही वापरले जाऊ शकतात खरं तर विद्यार्थ्यांना संकल्पनेचा नकाशा काढायला लावल्यास एखाद्याचे गैरसमज काय आहेत हे शोधून काढता येऊ शकते संकल्पना नकाशा हे विषयाच्या घटकांचे आयोजन करण्यासाठी एक साधन आहे नकाशांचे इतर प्रकार आहेत जसे की मनाचा नकाशा विषयाचा नकाशा इ मनाचा नकाशा संकल्पना नकाशापेक्षा कमी संरचित आहे आणि त्याचा स्वतःचा वापर आहे आपण असे म्हणत आहोत की संकल्पना नकाशा थोडा अधिक संयोजित आहे संरचनेत असल्याने स्वतच्या मर्यादा आहेत विषय नकाशे अधिक संरचित आहेत आपण विषय नकाशे आणि मनाच्या नकाशाबद्दल चिंता करणार नाही आणि प्रामुख्याने संकल्पना नकाशे येथे पाहू संकल्पित नकाशामधील दोन संकल्पना दुव्याद्वारे आणि त्या दुव्याच्या विधानाशी जोडलेल्या प्रस्तावासोबत जोडल्या आहेत आपण वापरू शकू अशा काही नमुना प्रस्तावांमध्ये प्रतिनिधित्व दाखवणे बनलेले समाविष्ट आणि बदलू शकतात हे आहेत हे आपण मॉड्यूल 1 मध्ये किंवा सीओमध्ये लिखित स्वरुपात बोलल्या त्या क्रिया नाहीत या फक्त कल्पना आहेत ज्या दोन संकल्पना जोडू शकतात उदाहरणे पाहून आपण पाहू शकू हे कदाचित इतके स्पष्ट दिसत नाही परंतु आपण येथे टिप्पणी देऊ तर आपल्याकडे त्यास तपशीलवार पाहण्याची संधी असेल उदाहरणार्थ हा सिस्टम सॉफ्टवेअरचा एक विषय आहे त्या बॉक्समध्ये जे काही लिहिले आहे ते संकल्पना किंवा संकल्पनांची सूची आहे आपण बॉक्समध्ये कार्यपद्धती ठेवू शकत नाही आणि ही एक चूक आहे जेव्हा आपण प्रथमच संकल्पना नकाशेसह कार्य करत असता तेव्हा होण्याची शक्यता असते आपण बॉक्समध्ये जे काही ठेवले ती एक संकल्पना आहे याची खात्री करुन घ्यावी येथे सर्वोच्च संकल्पना सिस्टम सॉफ्टवेअर आहे येथे आमच्याकडे एक प्रस्ताव आहे म्हणून जेव्हा मी हे वाचतो आणि जे येथे लिहिलेले असते तेव्हा ते समजले पाहिजे उदाहरणार्थ संकल्पना म्हणते की सिस्टम सॉफ्टवेअर हार्डवेअर आणि अँपप्लिकेशन सॉफ्टवेअरमधील इंटरफेस आहे जेव्हा मी खाली जातो "हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरमधील इंटरफेस" मध्ये असेंबलर लोडर्स लिंकर्स मॅक्रो प्रोसेसर कंपाईलर ऑपरेटिंग सिस्टम आणि टेक्स्ट एडिटर असतात आपण जवळपास 6 संकल्पनांची यादी तयार केली ते 6 वेगवेगळ्या बॉक्स म्हणून दर्शविले जाऊ शकतात परंतु मी त्यांचा 6 वेगवेगळ्या बॉक्समध्ये विस्तार करण्यास प्रारंभ केल्यास नकाशा गोंधळून टाकणारा आणि गुंतागुंतीचा बनतो म्हणून मी एकाच बॉक्समध्ये त्यांची यादी करतो हे दर्शविण्यासाठी की ते पदानुक्रमांच्या समान पातळीवर आहेत या संकल्पना नकाशामध्ये 4 स्तर आहेत प्रत्येक स्तर एका ओळीत सेट केला जातो तुम्ही कोणत्याही प्रकारे संकल्पनेचा नकाशा लिहायला सुरुवात करा शेवटी आपण यास अशा संरचनेत आणू शकता सिस्टम सॉफ्टवेयरमध्ये असेम्बलर्स समाविष्ट असतात आणि असेम्बलर्समध्ये मशीन आधारित वैशिष्ट्ये आणि मशीन स्वतंत्र वैशिष्ट्ये असतात असेंबलर सिंगल पास किंवा मल्टी पास असेंबलर असू शकतात सिंगल पास आणि मल्टी पास या दोन भिन्न संकल्पना आहेत मशीनवर आधारित वैशिष्ट्ये ही एक संकल्पना आहे आणि मशीन स्वतंत्र वैशिष्ट्ये ही आणखी एक संकल्पना आहे तर आपण अशा प्रकारे सर्व संकल्पनांचे आयोजन करतो उदाहरणार्थ ऑपरेटिंग सिस्टम हा सिस्टम सॉफ्टवेयरमधील घटकांपैकी एक आहे मी या विषयामध्ये ऑपरेटिंग सिस्टमचा समावेश करत नाही ऑपरेटिंग सिस्टम स्वतंत्र विषय म्हणून ऑफर केला जातो किंवा कधीकधी कंपाइलर्स देखील स्वतंत्र विषय म्हणून दिले जातात आपण नेमके काय हाताळण्याचा प्रयत्न करीत आहात किंवा विषयची व्याप्ती काय आहे यावर सर्व काही अवलंबून आहे आणि संबंधित सर्व घटक या प्रमाणे साच्यात सादर करावे लागतील या संकल्पनेच्या नकाशाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आपण डावीकडून उजवीकडे जाताना काही अंतर्निहित किंवा अंतर्भूत अनुक्रम असू शकतात याचा अर्थ असा आहे की जेव्हा मी विषय देतो तेव्हा प्रथम मी हा भाग सादर करण्याचा प्रयत्न करेन आणि नंतर मी असेंबलर कडे येईन मी किती व्याख्याने घेतो ते नंतर येते परंतु मी या क्रमाने जात आहे डावीकडून उजवीकडे देखील आपण ज्या विषयावर काम करत आहोत त्याचा क्रम दर्शवितो अशा प्रकारे आपण संकल्पना नकाशा तयार करा संकल्पना नकाशा तयार करताना एक समाधानकारक संकल्पना नकाशा तयार करण्यासाठी 2 किंवा 3 लोकांना एकत्र काम करण्यासाठी काही तास किंवा कदाचित काही दिवस लागतील परंतु एका गोष्टीची आम्ही आपल्याला खात्री देऊ शकतो की हा एक अतिशय मनोरंजक आणि समाधानकारक स्वाध्याय आहे संकल्पना नकाशा रेखाटण्याची कार्यशाळा या प्रकारची केली तेथील अनुभव असा होता इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड शिकवत असलेल्या प्राध्यापकाने तयार केलेला हा नकाशा आहे आणि हा विषयाकडे पाहण्याचा सुंदर मार्ग आहे "इलेक्ट्रिक चार्ज" ही मुख्य वस्तू आहे आणि इलेक्ट्रिक चार्ज हे स्थिर भार फिरणारे भार किंवा प्रवेगक भार असू शकतात आणि संपूर्ण विषयची रचना अशाप्रकारे संघटित आहे तो शिकत असलेल्या सर्व विषयांमधील संबंध विद्यार्थ्यास समजतो उदाहरणार्थ आपण स्थिर भार पाहिले आणि नंतर फिरत्या भारांकडे आलो फिरत्या भारांचे काही गुणधर्म स्थिर भारापेक्षा कसे वेगळे असतात हे विद्यार्थी समजू शकतात विद्यार्थ्यांचे आंतरिकरित्या ज्ञान आयोजित करण्यासाठी ग्राफिकल दर्शन मोठ्या प्रमाणात उपयुक्त आहे तो एकमेकांशी अत्यंत प्रभावीपणे संपर्क जोडू शकेल सी मॅप टूल वापरण्यास खूप सोपे सॉफ्टवेअर आहे ते सुंदर डिझाइन केलेले आहे आणि संकल्पना नकाशा काढण्यास आपल्यास केवळ 5 मिनिटे लागतात प्रोग्राम कसा हाताळावा आणि कसे लिहावे इत्यादी तपशीलांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज नाही हे सर्व ग्राफिक आहे 5 मिनिटांचा परिचय आवश्यक आहे आणि आपण सी मॅप तयार करणे आणि उपकरणाऐवजी त्या विषयावर लक्ष केंद्रित करू शकता त्यात अनेक संपादन वैशिष्ट्ये आहेत जी आपल्याला एक श्रेणीबद्धरित्या आयोजित केलेला सीमॅप तयार करण्यास सक्षम करतात आपण रंग देऊ शकता आपण त्यांना व्यवस्थित करू शकता आपल्याला नकाशाची गुणवत्ता वाढविण्यासारख्या बर्याच गोष्टी आपण करू शकता सीमॅप आपल्याला देण्यात आलेल्या सामग्रीच्या आधारे किंवा आपल्या विषयावरील दृष्टिकोनावर आधारित काढले जाऊ शकतात उदाहरणार्थ 2 शिक्षकांना दिलेली समान सामग्री एकसारख्या ऐवजी 2 थोडे वेगळे संकल्पना नकाशे आणू शकते सी मॅप विषयाबद्दल आपल्या दृष्टिकोनाचे प्रतिनिधित्व करते त्यांच्या अभ्यासक्रमांचे सी मॅप तयार करणाऱ्या शिक्षकांना खूप आनंददायक आणि समृद्ध करणारा अनुभव आला जर संकल्पना नकाशा अयोग्य बनला की त्यामध्ये बरेच घटक किंवा बरेच स्तर असले तर आपण त्यास एकाधिक नकाशांमध्ये तोडू शकता आणि एकमेकांना जोडू शकता यामध्ये यंत्रणा आहेत एका नकाशाला एका बॉक्समध्ये जोडून दोनदा क्लिक करून अन्य नकाशा समोर उघडेल साधनात अद्भुत वैशिष्ट्ये आहेत आणि योगायोगाने हे साधन डाउनलोड करण्यासाठी विनामूल्य आहे हे एक मुक्त स्त्रोत साधन आहे आणि आपण वेबसाइटला भेट देऊ शकता किंवा आपण फक्त सीमॅप साधन शोधू शकता त्यात प्रवेश मिळवा डाउनलोड करा आणि कार्य सुरू करा फाईल आकार सुमारे 100 एमबी आहे ज्यास डाउनलोड होण्यास थोडा वेळ लागतो विषय परिणाम विषयाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी काय करण्यास सक्षम असावे हे विषयाचे परिणाम सादर करतात आपण टेल च्या मॉड्यूल 1 मध्ये विषय परिणाम कसा लिहायचा याचा तपशीलवर विचार केला म्हणून आपण विषय परिणाम कसे लिहायचे या विषयावर आता जास्त सांगत नाही विषय परिणामाच्या विधानामध्ये खालील घटक असणे आवश्यक आहे कृती क्रियापद ज्ञानाचे प्रवर्ग पर्यायी असलेल्या अटी आणि वैकल्पिक निकष ते अँडरसन ब्लूम विन्सेन्टी वर्गीकरणाच्या चौकटीत लिहिलेले आहेत आणि कार्यपद्धती तपशीलवार टेलच्या मॉड्यूल 1 मध्ये सादर केल्या आहेत आम्ही अपेक्षा करतो की जो कोणी मॉड्यूल 2 मध्ये जात आहे त्याला मॉड्यूल 1 चे ज्ञान आहे कारण आपण वर्गीकरणाच्या सर्व बाबींची आणि या टप्प्यावर विषयाचे निकाल कसे लिहायचे याची पुनरावृत्ती करणार नाही आपण क्रेडिट्स 3 0 0 किंवा 3 1 0 आणि कधीकधी लॅब समाकलित केली जाते तेव्हा 3 0 1 असलेल्या विषयासाठी सीओची संख्या 6 अधिक किंवा वजा 2 असणे आवश्यक आहे हे देखील सांगितले आणि जर क्रेडिटची संख्या कमी जास्त असेल तर आपण लिहावयाच्या परीणामांची संख्या देखील समायोजित करू शकता विषयाचा परिणाम पीओ आणि पीएसओ यांच्याबरोबर जोडायला हवा असेही नमूद केले होते सीओ च्या बौद्धिक स्तराद्वारे मला क्रियेच्या क्रियापदांशी संबंधित बौद्धिक स्तर अपेक्षित आहे आणि आम्ही त्यात कनिष्ठ बौद्धिक स्तर समाविष्ट करत नाही ज्ञानाच्या 8 प्रवर्गपैकी 4 5 प्रवर्गांना संबोधित केले जाऊ शकते सत्रांच्या संख्येमध्ये आपल्याकडे वर्ग प्रयोगशाळा प्रशिक्षण क्षेत्र सत्रांची संख्या समाविष्ट आहे आम्ही सांगितले आहे की कित्येक विद्यापीठे त्यांच्या विषयाचा अभ्यासक्रम एक भाग म्हणून सादर करतात कित्येकांना वाटते की सी ओ ची संख्या आणि भागांची संख्या अगदी समान असणे आवश्यक आहे जसे आपण टेल मॉड्यूल 1 मध्ये स्पष्ट केले आहे की अभ्यासक्रमाचे भागांमध्ये विभाजन करण्याची गरज नाही ती एक प्रशासकीय सोय आहे आणि त्याचा विषयाचे परिणाम लिहिण्यावर अध्यापन शास्त्रीय भार नाही म्हणजेच परिणाम भागाच्या पुढे जाऊ शकतात किंवा एका भागाचे बहुविध परिणाम असू शकतात परिणामांमध्ये भाग मिसळू नयेत सीओची संख्या सामग्रीचे स्वरूप आणि व्याप्तीनुसार ठरविली पाहिजे सी मॅप आणि सीओ सी मॅप रेखांकन करणे सीओ लिहिण्याची पूर्वअट नाही परंतु सीमॅप रेखांकन आपल्या विषयाबद्दल समजून घेण्यास आणि चांगल्या सीओ लिहिण्यास मदत करू शकते हा इलेक्ट्रोमॅग्नेटिज्म विषयाचा एक नमुना सीओ आहे आपण सीओ लिहिता आणि त्यास संबोधित केलेल्या पीओ आणि पीएसओ मध्ये जोडू शकता बौद्धिक पातळी ज्ञान प्रवर्ग वर्ग सत्राची संख्या आणि प्रशिक्षण तासांची संख्या सह जोडा अशाप्रकारे आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिझमचा संपूर्ण अभ्यासक्रम सादर करतो कृपया मी सांगितल्याप्रमाणे आपल्या विषयाचा संकल्पना नकाशा तयार करा हा एक आनंददायक स्वाध्याय असेल आणि शक्यतो सहकार्याच्या सहकार्याने नमूद केलेल्या प्रक्रियेनुसार जोडणी सह दिलेल्या स्वरुपात आपल्या विषयाचे सीओ लिहा हा स्वाध्याय मॉड्यूल 1 मध्ये आधीच देण्यात आला होता आपण आधीच केले असल्यास ते येथे पुढे नेले जाऊ शकतात विषयाचा परिणाम आम्ही तुम्हाला ज्या सारणी मध्ये दिला त्या प्रकारातच लिहिला पाहिजे जर आपण आपल्या अभ्यासाचे निकाल आमच्याबरोबर सामायिक करू शकल्यास आम्ही आनंदी होऊ आणि आपले आभार मानू पुढील भागमध्ये आपण अभियांत्रिकी विषयाच्या संदर्भात विश्लेषणाच्या अवस्थेच्या उर्वरित उप प्रक्रियांकडे पाहू तेथे 4 किंवा 5 इतर उप प्रक्रिया आहेत आपण त्याबद्दल तपशीलवार माहिती देऊ जे पद्धतशीरपणे विश्लेषणाचा टप्पा पूर्ण करते लक्ष दिल्याबद्दल तुमचे अनेक आभार